म्हणून आम्ही 1 डी वेव्ह समीकरण बद्दल आपली चर्चा चालू ठेवत आहोत ज्यामध्ये आम्ही एफईएम लागू केला आहे आतापर्यंत आम्ही एफईएमवर आलो नाही आम्ही नुकतीच वेव्ह समीकरणाबद्दल चर्चा केली आहे आणि आपल्याला आवश्यक असलेली सीमा स्थिती दर्शविली आहे आणि आम्ही म्हणतो की ही एक नवीन प्रकारची सीमा स्थिती आहे डिरिचलेट नाही न्युमन नाही परंतु या दोहोंचा संयोग ज्याला रॉबिन बाऊंड्री कंडिशन किंवा सॉमरफिल्ड रेडिएशन कंडिशन म्हणतात तर बहुतेक सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्कॅटरिंग समस्यांमध्ये ही सीमा स्थिती अत्यंत महत्वाची आहे 1 डी मध्ये हे अगदी सोपे दिसते तर ते काय म्हणत आहे क्षेत्राचे व्युत्पन्न अवकाशीय व्युत्पन्न हे योग्य तेच म्हणत असलेल्या क्षेत्राशी संबंधित आहे 2 डी किंवा 3 डी मध्ये काय होईल हे डेरिव्हेटिव्ह कर्लने बदलले जाईल आणि मला म्हणायचे आहे की डेल तिथे दिसेल म्हणून आपण ते लक्षात ठेवले पाहिजे तर असं करू नका म्हणजे मी तुम्हाला एकाधिक आयामांमधील एक्सप्रेशन पाहिल्यावर विव्हळ होऊ नये जेव्हा तुम्ही त्यास कमी परिमाणांत पाहिले तर मुळात हे असे आहे की फील्डचे क्रमवार ते फिल्डमध्येच प्रमाण आहे आणि या प्रकारचे हे फार महत्वाचे का आहे कारण हे असे काय म्हणत आहे की मोकळ्या जागेतल्या कोणत्याही लाटेने मुक्त जागेच्या कोणत्याही पॉइंटवर पालन केले पाहिजे तर जेव्हा आम्ही असे होतो तेव्हा एक सामान्य उदाहरण घ्या की माझ्याकडे अँटेना आहे असे समजू या की आपला वायफाय अँटेना येथे आहे आणि आपल्याकडे काही मनुष्य येथे आहे आपण त्याच्या किंवा तिचा हातात मोबाइल फोन देखील घेऊ शकता आणि आम्हाला एक महत्वाची समस्या अभ्यासण्याची इच्छा आहे आपल्या सर्वांना हे माहित आहे की आरोग्याच्या समस्येसाठी मोबाइल फोनचे रेडिएशन हे एक संभाव्य कारण आहे तर आम्ही ऊतकात प्रवेश करणार्या क्षेत्राचे किती जास्तीत जास्त उर्जा पातळी आणि त्या सर्व गोष्टींचे अनुकरण करायचे आहे म्हणून जेव्हा आपण या समस्येचे निराकरण करण्यासाठी सिम्युलेशनमध्ये सोडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आपल्याला सिम्युलेशन सीमा कोठेतरी समाप्त करावी लागेल तर उदाहरणार्थ तुम्ही असे म्हणू शकता की ही माझी सिम्युलेशन सीमा आहे तर या समस्येमध्ये आपण सांगू की आपण दोन गोष्टींचा अभ्यास करू इच्छित आहात एक म्हणजे आपण सुरक्षित रहाण्यासाठी बेस स्टेशनच्या अगदी जवळ असले पाहिजे आपल्याला माहिती आहे की बेस स्टेशन टॉवर्स बर्यापैकी वीज बाहेर पुरवतात म्हणून जर आपण त्यांच्यासमोर बराच वेळ घालवला तर आरोग्याचा धोका आहे जो अनुभवानुसार पाळला गेला आहे दुसरीकडे कोणीतरी हातात मोबाइल घेऊन पुढे जात आणि दीर्घकाळ बोलत राहतो मोबाईलमुळे कमी उर्जा निर्माण होते परंतु आपण बर्याच काळासाठी हे वापरले तर ते देखील कर्करोगाचा संभाव्य कारण आहे आता हे सिमुलेशन सोडविण्यासाठी आपण कोठे कोठे सीमा समाप्त करण्याची आवश्यकता आहे अन्यथा मला म्हणायचे आहे की आपण असीम जागेचे अनुकरण करू शकता तर आपण असे म्हणूया की आपण येथे हे समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही येथे घालून दिली ती मर्यादा ती वास्तविक सीमा आहे किंवा काल्पनिक सीमा ती तिथे नसलेल्या वास्तविक समस्येची एक काल्पनिक सीमा आहे परंतु मला ते तेथे ठेवावे लागले तर या क्षेत्राचा सामना केला तेव्हा वास्तविक जीवनात काय घडले पाहिजे या क्षेत्रापासून उद्भवणारे काही फील्ड आपण पाहू या विद्यार्थी हे चालूच राहिल ही लाट चालूच राहिल कारण ही सीमा प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाही परंतु गणिताच्या दृष्टीने मी माझी सीमा येथे संपवल्यावर काय होईल हे 0 कडे जाईल किंवा 0 कडे जायचे असल्यास तिथे समस्या आहे कारण एखाद्या फील्डसाठी भौतिक फील्ड अचानक 0 वर जाऊ शकत नाही विद्यार्थीः वेगाने क्षय होत आहे वेगाने क्षय होत असताना आपल्या हद्दीस येण्यापूर्वी हे क्षेत्र त्वरेने क्षय होते विद्यार्थीः हद्दीवर सीमेवर आपल्याला फील्ड 0 वर जायचे आहे ओके तर मी हे एक उदाहरण देतो विद्यार्थीः सर हद्दीपूर्वी ते सीमेच्या आधी ते वेगाने 0 वर जावे विद्यार्थीः जेव्हा ते तिथे लोकांमध्ये पोहोचते तर आपण समस्या पाहू या की आपण असे म्हणू शकतो की येथल्या सीमेचा हा भाग या हिरव्या भागापासून बनविला गेला आहे समजा मी त्यास परिपूर्ण धातूपासून बनवले आहे जर हे तेथे हिट झाले तर फिल्डला काय होईल हे तेथे फिल्डमुळे बाउन्स करेल 0 कडे जाईल जे आपल्याला पाहिजे होते तर ते इष्ट आहे की अवांछित आहे आपल्याला सीमेवर हव्या त्याप्रमाणे फील्ड 0 वर गेले परंतु ते वांछनीय आहे की अनिष्ट आहे विद्यार्थी तर ते इष्ट होईल तर हे अवांछनीय आहे कारण आपण जे काही करीत आहात त्या धातूला धरून जरी सीमेवरील फील्ड 0 जात असेल तरी ते समान आणि विरुद्ध फील्ड तयार करते तर मग काय होईल हे गणित असे आहे की येथे धातू टाकल्यास ती तेथून प्रतिबिंबित होईल जे तिथे शारीरिक समस्येमध्ये नव्हते तर फिल्डला सीमेवर 0 असे सेट करणे योग्य सीमा स्थिती नाही योग्य सीमा स्थिती काय आहे तसे झाल्यास काहीही परत प्रतिबिंबित होऊ नये आणि जोपर्यंत ते परत येत नाही तोपर्यंत जे काही विशाल असेल त्याबद्दल मला आनंद आहे विद्यार्थी होय मग मी आनंदी आहे मग मी शक्य तितक्या वास्तविक जगाच्या समस्येची पुनरावृत्ती करीत आहे तर मला हे हवे आहे की हे फील्ड येथे आले पाहिजे आणि येथून निघून गेले पाहिजे तेथे काहीही नाही जे परत येईल बरोबर तर येथे या सीमेवर मी ही अट घातली तर ती काही अर्थाने पुन्हा काय बनवते ही अट आहे ज्याचे पालन न करता निर्बंधित प्रवास करण्याच्या मार्गाने केले जाते आणि जर मी ही अट त्या इंटरफेसवर लादण्यास सक्षम असेल तर ते त्या फिल्डसारखीच परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल कारण हे असे दिसते आहे की हे फिल्ड आहे असे समजा कारण हे प्लॅनच्या वेव्हचे अनबाऊंड प्रवास करीत पालन करणारे समीकरण आहे म्हणूनच रेडिएशन सीमा नावाची स्थिती विखुरलेल्या लोकांकडून आली आहे कारण त्यांच्यासाठी ही एक रेडिएशन बाउंड्री अट आहे म्हणजेच ते अनंताकडे जाणार्या रेडिएशनचे सिम्युलेशन करते सर्किटचे लोक वेगवेगळ्या कारणांसाठी इम्पेडन्सची सीमा स्थिती म्हणतात ठीक आहे परंतु शारीरिक अर्थ लावण्यामुळे हे मला कल्पित अस्तित्वाच्या पृष्ठभागावरुन परत येणे इच्छित नाही म्हणूनच प्रेरणा हेच आहे की आम्ही समस्येचे निराकरण करीत असलेल्या कितीही परिमाणांपैकी 1 डी 2 डी 3 डी पर्यंत नेईल तर आपला प्रश्न असा आहे की ही सीमा स्थिती सीमा स्थानावर अवलंबून आहे विद्यार्थी मग त्याची सीमा तर ती सीमेची स्थिती का पाहते ती सीमेच्या जागेवर का अवलंबून असते विद्यार्थी एक्स चे यू कारण हे वर अवलंबून असते म्हणून मी जे काही x आहे ते येथे ठेवतो म्हणून हे स्वतंत्र नाही मी डिरिचलेट आणि न्यूमॅन सीमेवरील अटींप्रमाणे सेट करत नाही जिथे मी किंवा स्थापित करीत आहे तिथे मी अवलंबून नाही असे दिसते परंतु दुसरीकडे ही सीमा स्थिती मी जेथे आहे तेथे अनुकूलित करतो कारण आणि दोघेही 0 वर सेट केले आहेत तर आपण ते 1 मीटरवर लादू शकता आपण ऑब्जेक्टपासून 3 मीटर अंतरावर लादू शकता 3 मीटर लादण्याने काय नुकसान आहे विद्यार्थी एक्सट्रा गरज नसताना अतिरिक्त मोजणी तर समजा ही आपली सीमा आहे असे मी म्हणू शकतो अरे ही सीमा निश्चित करायची आहे कारण कोणत्याही अडचणीच्या कारणाशिवाय आपण या सर्व जागेचे अनुकरण करीत नाही अतिरिक्त जागा अनुवादित अतिरिक्त भौतिक जागेचे भाषांतर मोठ्या संगणकीय डोमेन मोठ्या आकाराचे मॅट्रिक्स अधिक मोजणी वेळ अधिक रॅम सर्वकाही काही कारणास्तव काही नाही तेथे काहीच नाही या क्षेत्रामध्ये आश्चर्यकारक भौतिकशास्त्र होत नाही याचा त्रास का घ्यायचा तर वास्तविकतेनुसार सीमारेषा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून एक म्हणजे मी गणिताची मर्यादा कमी करण्यास कमीतकमी ऑब्जेक्टला अचूकता टिकवून ठेवण्यासाठी शक्य तितक्या जवळ कसा जाऊ शकेन तर ही एक अतिशय सामान्य आवश्यकता आहे होय तर 1 डी मध्ये ही अचूक सीमा स्थिती ठीक आहे ती अगदी समाधानी आहे आपण पाहु की या सीमा स्थिती आणि उच्च परिमाणांमध्ये एक चुकीची आहे परंतु आपण त्याकडे जाऊ तर आपण वेव्ह इक्वेशन सुरू ठेवू म्हणून मी तुम्हाला सीमारेषाबद्दल सांगितले आहे आणि आता जे वेगळे आहे ते भिन्न समीकरण घेऊन त्यास एफईएम फॉर्ममध्ये रूपांतरित करावे लागेल चला ते सुरू करू तर मला प्रथम काय करावे लागेल भिन्न समीकरण घ्या आणि त्यातील उर्वरित योग्य भारित अवशेष काढा तर वजन अवशेष एकत्रित ठीक आहे प्रथम एकत्रीकरण चिन्ह ठेवू तर आपण वेटिंग फंक्शन डब्ल्यू कॉल करू आणि या प्रकरणात उर्वरित काय आहे तर हे उजवीकडे नाही आत्ताच लिहू तर एफईएम ही आपली प्रतीक्षा फंक्शन घ्या आपल्या अवशिष्ट समाकलनाची ही व्याख्या आहे मी परिभाषित केलेल्या प्रत्येक विभागासाठी डब्ल्यूचे वजन फंक्शन होणार आहेत मी आहे मी अद्याप बेस फंक्शन्स ठेवले नाही पुढचे पाऊल चरण 2 आम्ही यापूर्वी चर्चा केली की आपण पुढे काय करावे विद्यार्थीः कमकुवत फॉर्ममध्ये रूपांतरित करणे कमकुवत फॉर्ममध्ये रूपांतरित करणे जेणेकरून ते भागांमध्ये योग्यरित्या एकत्रित केले गेले तर आता आपण काय करू तेथे डबल डेरिव्हेटिव्ह टर्म आहे तर मग ते कसे रूपांतरित होईल तर एक एकीकरण मला त्यास मदत करेल तर हे होईल तर हे भारित अवशिष्ट होते आणि हे आहे आणि आम्ही आधी चर्चा केल्यामुळे हा कमकुवत प्रकार उपयुक्त आहे कारण त्यात फक्त प्रथम ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज समाविष्ट आहेत मी समाकलनाची मर्यादा ठेवली नाही परंतु ते डब्ल्यूच्या डोमेनशी संबंधित आहेत जे ठीक आहे तर आता आपण पुढे जाऊया आता आपण हे निवडू या की काय करावे आम्हाला w ची आणि u ची निवड करावी लागेल बरोबर